आता आपल्या जवळ अशी आश्वासक बायसिंग स्कीम आहे जी ट्रान्झिस्टर च्या स्मॉल सिग्नलची सेंसिटीविटी ट्रान्झिस्टर चे पॅरामीटर्स जसे की थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि करंट फॅक्टरशी संबंधित ट्रान्झिस्टर ट्रान्सकण्डक्टॅन्स कमी करते तर त्यासाठी आपण खालील प्रमाणे केले ट्रांजिस्टर साठी 3 V चाVGSवापरावा लागतो असे म्हणण्याऐवजी आपल्याला माहिती आहे की जर ते सॅच्यूरेशन मध्ये असेल तर ते 200 μA चा करंट वापरतात म्हणून याऐवजी आपण काय करू की आपल्याकडे 200 μA चा करंट सोर्स आहे आणि आपण त्याची ट्रान्झिस्टरच्या वास्तविक ड्रेन करंट तो जो काही आहे त्या बरोबर तुलना करतो त्यामुळे आता इथे या ड्रेन व्होल्टेज VDमध्ये वाढ होईल किंवा कमी हे या 200μA आणि IDवर अवलंबून आहे म्हणून ID खूपच कमी असल्यास तो वाढतो आपल्याला हे जाणवले आहे की जर ID खूपच लहान असेल तर आपल्याला गेट व्होल्टेज वाढवावे लागेल म्हणून जर आपण ड्रेनला फक्त गेटशी जोडले तर गेट व्होल्टेज योग्य दिशेने समायोजित केले जाईल त्यामुळेजर ID खूप लहान असेल तर हे व्होल्टेज वाढेल कारण 200 μA हा IDपेक्षा अधिक आहे आणि या दोघांमधील फरक या नोड च्या पॅरासिटिक कॅपॅसिटन्स मध्ये फ्लो होईल त्याचे व्होल्टेज वाढल्यामुळे गेट व्होल्टेज वाढते तर अशाप्रकारे ID वाढतो तर शेवटी जेव्हा हे 200 μA आणि IDएकमेकांच्या अगदी बरोबरीत असतात ज्यामुळे पेरसिटिक कॅपॅसिटन्स मध्ये कोणताही करंट फ्लो होत नाही तेव्हा सर्किट स्थिरावते तर ID 200μA असताना सर्किट स्थिर होते आता हे मदत का करते तर आपण आधीपासूनच gmसाठी एक्सप्रेशन तयार केले आहेते म्हणजे करंट फॅक्टर Kn गुणिले किंवा 2 KN ID असे आहे VGS कॉन्स्टंट असतांना पहिले एक्सप्रेशन उपयुक्त आहे त्यामुळे नंतर आपण पाहू शकता की हा Vt थेट या gm ला प्रभावित करेल आणि kn देखीलgm ला थेट प्रभावित करेल तर येथे दुस या बाबतीत ID कॉन्स्टंट असतांना हे दुसरे एक्सप्रेशन उपयुक्त आहे तुम्ही बघू शकता की gm हा करंट फॅक्टर च्या वर्ग मुळावर अवलंबून आहे त्यामुळे जर करंट फॅक्टर दहा टक्क्यांनी बदलला तर gm केवळ पाच टक्क्यांनी बदलेल ह्या व्होल्टेज ची तपासनी करूनही आपण हे समजू शकतो हे व्होल्टेज काय असावे मी असे सुचवितो की तुम्ही ते स्वतःच कॅल्क्युलेट करा आणि नंतर माझ्याकडे असलेल्या व्होल्टेज सोबत त्याची तुलना करा स्टेडी स्टेट मध्ये ID साधारणपणे 200 μA किंवा I0 च्या बरोबरीत असणे आवश्यक आहे हे ओळखून तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्यामुळे आपल्याला देखील माहिती आहे की जर तो सॅच्युरेशन मध्ये असेल तर ID हा kn22 असा असेल तसेच kn म्हणजे μ CoxwL आहे तर आता ID हा I0 च्या बरोबरचा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला VGS मिळवता येईल आणि आपल्याला ते Vt2kn ID असे मिळेल तर हे फक्त काही बीजगणितीय फेरफार आहे परंतु ते आपल्याला काय सांगते असे म्हटले आहे की जर ट्रान्झिस्टरकडे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त Vt असेल तर या प्रकरणात काय होईल जर थ्रेशोल्ड व्होल्टेज तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठे असेल तर करंट लहान असेल परंतु या प्रकरणात आपण या एक्सप्रेशन वरून पाहू शकता जर Vt आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठा असेल तर परिणामस्वरूप VGS देखील वाढेल त्यामुळे मोठ्या Vt चे ट्रान्झिस्टर आपोआप मोठ्या VGS ने बायस होईल त्याचप्रमाणे जर करंट फॅक्टर तुमच्या अपेक्षेपेक्षा छोटा असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला एक लहान करंट मिळेल दुसरीकडे येथे काय होते की तुम्ही पाहू शकता की येथे kn भाजक आहे करंट फॅक्टर अपेक्षेपेक्षा लहान आहे VGS वाढतो आहे तर लहान करंट फॅक्टर असलेला ट्रान्झिस्टर स्वयंचलितपणे उच्च गेट टु सोर्स व्होल्टेज सोबत बायस होईल हा आपल्याला हवासा वाटणारा अभिप्राय आहे हे मुळात असे म्हणत आहे की हा करंट दिल्यास गेट सोर्स व्होल्टेज आपोआप सेट होईल आणि जर थ्रेशोल्ड व्होल्टेज जास्त असेल तर त्या VG ची वैल्यू अधिक मोठी होईल जर करंट फॅक्टर लहान असेल तर ते देखील अधिक मोठे होईल gm करिता तफावत का कमी आहे याचा अर्थबोध होईल उदाहरणार्थ या प्रकरणात जर थ्रेशोल्ड व्होल्टेज जास्त असेल तर परिणाम स्वरूप VGS मोठा असेल म्हणजे फरक कायम राहतो त्याचप्रमाणे kn जर लहान असेल तर VGS अधिक मोठा होईल जेणेकरून याची काही प्रमाणात भरपाई होईल तर येथे हे असे येईल कारण या विशिष्ट सर्किटमध्ये दुसर्या सर्किटमध्ये VG फिक्स केलेले नाही ही अभिव्यक्ती नेहमीच योग्य असते आपल्याला फक्त VGS ची योग्य वैल्यू अप्लाय करावी लागेल तर मूलत हा निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे VGS समायोजित करण्याचा एक मार्ग आहे जे की ट्रान्झिस्टर पॅरामीटर्स मधील बदलांना उत्तर आहे उच्च थ्रेशोल्ड व्होल्टेज किंवा लहान करंट फॅक्टर असलेला ट्रान्झिस्टर उच्च थ्रेशोल्ड व्होल्टेज किंवा लहान करंट फॅक्टर च्या परिणामाची भरपाई करण्यासाठी आपोआप उच्च VGS वर बायस होईल